तर हे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चर आहे आणि आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की C1 C2 आणि C3 सिग्नल फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट्स आहेत आम्ही ते कसे करू पूर्वीसारखे एका नंतर एक करू आम्ही तिन्ही कॅपेसिटरसह Vi आणि Vo मधील ट्रान्स्फर फंक्शनचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करीत नाही आणि हे करणे फायदेशीर नाही कारण आपल्याला काही मर्यादा लावायची आहे आम्ही या मर्यादेपेक्षा कॅपेसिटर अधिक मोठे बनवित आहोत तर आता C1 च्या मर्यादेचे मूल्यांकन करताना आपण असे गृहीत धरतो की C2 आणि C3 शॉर्ट सर्किट आहेत इत्यादी आणि आमची नेहमीची पद्धत म्हणजे कॅपेसिटरवर दिसणारा रेसिस्टन्स शोधणे आणि कॅपेसिटिव्ह रिएक्टन्स त्या रेसिस्टन्सपेक्षा खूपच लहान आहे हे सुनिश्चित करणे आणि आम्ही इनपुट निष्क्रिय केले आम्ही Vi शून्यच्या बरोबर आहे असे म्हटले आता C1 हे खूप सोपे आहे आपल्याकडे ही लूप आहे Vi शून्य आहे म्हणजे याचा अर्थ हा शॉर्ट सर्किट आहे आणि जे C1 अक्रॉस दिसते ते Rs R1 ।। R2 आहे म्हणून आम्हाला इच्छित आहे की कॅपेसिटर C1 चे रिएक्टन्स त्याच्या अक्रॉस असलेल्या रेसिस्टन्सपेक्षा खूपच लहान असावे ते Rs R1 ।। R2 आहे आणि पुन्हा जेव्हा आम्ही इनपुट सोर्स निष्क्रिय करतो तेव्हा हे करंट सोर्स बाहेर पडते आपण हे कार्य करू शकता आणि ते पहा ते बाहेर पडेल ते ओपन सर्किट होईल कारण त्याचे मूल्य शून्य आहे आणि जर आपण या लूपमध्ये पाहिले तर हा भाग ओपन सर्किट केलेला आहे आपल्याकडे C2 आणि RD RL त्याच्या अक्रॉस आहे तर C2 चे रिएक्टन्स 1C2 RD RL पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे मी आत्तापर्यंत बर्याच वेळा पुनरावृत्ती केली आहे ही अट खात्री करते की येथे आउटपुट व्होल्टेज Vo C2 ला शॉर्ट सर्किटद्वारे बदलण्यासारखेच असेल आता पूर्वीसारखी आपल्याकडे आणखी एक अट असू शकते जे संबंधित आहे जेव्हा RD खूप मोठा असेल आम्हाला इथल्या ड्रेन सोर्स व्होल्टेज ड्रेनमधील व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजसारखेच हवे आहे आणि त्या प्रकरणात मर्यादा अधिक मजबूत आहे आणि 1ωC2 RL पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे आणि पुन्हा या गोष्टी यापूर्वी आपण पाहिल्या आहेत म्हणून मी यावर जास्त वेळ घालवणार नाही आता आपल्याकडे अद्याप हा कॅपेसिटर C3 शिल्लक आहे त्यासाठी मर्यादा कशी काढायची ते पाहू आपण गृहित धरू की C2 आणि C1 खरोखरच शॉर्ट आहेत याचा अर्थ असा आहे की ते पुरेसे मोठे म्हणून निवडले गेले आहेत जेणेकरून ते सिग्नल फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट्स असतील पण नक्कीच हि एक्झरसाईझ करतांना Vi शून्यवर सेट करा म्हणून हा देखील शॉर्ट आहे आता C3 कोठे जोडलेला आहे C3 हा बिंदू आणि ग्राउंड दरम्यान जोडलेला आहे आणि या बिंदू आणि ग्राउंड दरम्यानच्या उर्वरित सर्किटमुळे C3 चे रियाक्टन्स दिसून येणार्या रेसिस्टन्सपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे मला ह्या बिंदू आणि ग्राउंडमधील रेसिस्टन्स शोधणे आवश्यक आहे आणि ते अगदी सोपे आहे मी ते कसे करू मी एक चाचणी व्होल्टेज VTEST लागू करतो तेथे वाहणाऱ्या करंटचे मूल्यांकन करतो ज्यास मी ITEST म्हणतो आणि VTEST बाय ITEST मला रेसिस्टन्स देतो आता सर्व प्रथम गेट व्होल्टेज शून्य आहे कारण हे शून्यावर जोडलेले आहे हे एक शॉर्ट आहे आणि आपल्याकडे फक्त Rs आणि R1 ।। R2 आहे जर आपण या सर्किटचा हा भाग पाहिला तर आमच्याकडे Rs आणि R1 ।। R2 आहे जेव्हा गेट व्होल्टेज शून्य असेल तर हे शून्य व्होल्ट आहे कोठेही करंट वाहत नाही तर आता यामधील VGS म्हणजे VG VS आणि VS हे VTEST सोर्स व्होल्टेज VTEST शिवाय काही नाही तर VGS बरोबर VTEST ते 0 VTEST आहे आणि करंट ITEST म्हणजे काय हे या करंटच्या निगेटिव्हच्या बरोबरीचे आहे gm पट VGS खाली दिशेने वाहत असताना ITEST त्याच्या उलट आहे तर ITEST gmVGS आहे आणि VGS स्वतः VTEST आहे म्हणून आम्हाला gm VTEST मिळते आणि VTEST बाय ITEST 1 gm आहे तर या दोन बिंदूंमधील रेसिस्टन्स जेथे कॅपेसिटर कनेक्ट झाला होता तो 1 gm आहे आणि कॅपेसिटर C3 चे रियाक्टन्स 1 gm पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे लक्षात ठेवा जेव्हा गेट ड्रेनला जोडलेला असतो तेव्हा आमच्याकडे हे ड्रेन फीडबॅक स्ट्रक्चर असते तेव्हा इक्विव्हॅलेंट दोन टर्मिनल घटकांचा स्मॉल सिग्नल रेसिस्टन्स 1 gm असतो येथे जर आपणास समान रिझल्ट मिळाल्यास आपण ट्रान्झिस्टरच्या सोर्सकडे पाहिले तर आपल्याला 1 gm मिळेल तर कृपया स्वतःच याचे विश्लेषण करा आणि स्वत ला पटवून द्या की या सर्किटमुळे या दोन टर्मिनल्समध्ये दिसणारा रेसिस्टन्स 1 gm आहे आणि हे आपल्याला कॅपेसिटर C3 साठी मर्यादा देते तर अशाप्रकारे आपण सर्व कॅपेसिटरचे मूल्य शोधू आणि आमचे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर योग्यरित्या डिझाइन करू